सुप्रभात आम्ही दगडी बांधकाम असेंब्लीचे वर्तन पहात आहोत आम्ही कम्प्रेशन अंतर्गत दगडी बांधकामातील वागणूक दगडी बांधकामाची संकुचित शक्ती मिळविण्यासाठी घेतल्या गेलेल्या मानक चाचण्या आणि दगडी बांधकामाच्या संकुचित शक्तीवर परिणाम करणारे विविध घटक तपासत होतो आजच्या व्याख्यानात आम्ही इतर यांत्रिक पॅरामीटर्सचे परीक्षण चालू ठेवतो आम्ही कम्प्रेशन अंतर्गत दगडी बांधकाम तपासतो परंतु लवचिकतेचे मॉड्यूलस स्ट्रक्चरल इंटरेस्टचे एक मापदंड आहे आणि आपण लवचिकता आणि मॉड्यूलस कसे मिळवतात याबद्दल आपण कसे परीक्षण करू ते पाहू चाचणी दृष्टीकोनातून आणि दगडी बांधकाम च्या लवचिकपणाच्या मॉड्यूलसच्या मूल्यापर्यंत पोहोचण्यापासून आपण स्वीकारायला हवा तो एक प्रकारचा प्रोटोकॉल आहे आणि मग जर आपण आपल्या डिझाइनमध्ये वापरत असलेल्या सामग्रीच्या लवचिकतेचे मॉड्यूलस वापरण्यास प्रत्यक्षात चाचणी घेण्याची शक्यता नसेल तर असे कोणतेही मार्ग आहेत जे आपण अद्याप वाजवी अचूक वापरू शकता आपल्या डिझाइनसाठी लवचिकतेच्या मॉड्यूलसचे मूल्य बरोबर तर लक्षात ठेवा आम्ही अद्याप कम्प्रेशन अंतर्गत दगडी बांधकाम तपासत आहोत तर आपण ज्या लवचिक मॉड्यूलसचा संदर्भ घेत आहोत ते म्हणजे कम्प्रेशन अंतर्गत लवचिक मॉड्यूलस बरीच सामग्रीमध्ये लवचिक मोड्यूली असतात ज्यात कॉम्प्रेशन आणि टेन्शन सारख्याच असतात दगडी बांधकाम ही अशी सामग्री नाही जिथे तणाव आणि संपीडनात वेगचे मॉड्यूलस समान असेल दगडी बांधकामात फारच कमी तन्यता असते हे लक्षात घेऊन ताणतणावात लवचिकतेचे मॉड्यूलक डिझाईनच्या दृष्टीकोनातून खरोखर महत्वाचे नसते परंतु जेव्हा आपण विद्यमान संरचनांचे विश्लेषण करीत असतो तेव्हा विशेषत ऐतिहासिक दगडी बांधकाम तणावामध्ये दगडी बांधकामाच्या लवचिकतेच्या मॉड्यूलसचा अंदाज करते महत्वाचे होऊ शकते तथापि आमचे लक्ष कॉम्प्रेशनमधील वर्तनवर असेल तर लवचिकतेच्या मूल्यांच्या मॉड्यूलससह आपल्याकडे विकृतींचा अंदाज लावण्याची शक्यता आहे तर विक्षेपन आणि ताठरपणाच्या गणनेसाठी सामग्रीच्या लवचिकतेच्या मॉड्यूलसचे मूल्य आवश्यक आहे आम्ही कॉम्प्रेशनसाठी एक मानक प्रिझम टेस्ट पहात होतो हीच परीक्षा आहे जी आपल्याला सामग्रीचा संपूर्ण ताण तणाव वक्र देण्यास सक्षम असेल आणि सामग्रीच्या स्ट्रेस स्ट्रेन वक्रपासून आपण लवचिकतेचे मॉड्यूलस काय स्थापित करू शकता तर ताण नियंत्रित किंवा विस्थापन नियंत्रित केलेल्या चाचण्या करण्याचा आजचा मानक सराव आहे जेणेकरून आपल्याला स्वतःच सामग्रीचे उत्कृष्ट वर्तन मिळेल म्हणूनच जर आपण शक्ती नियंत्रण चाचणी घेत असाल तर बल नियंत्रण चाचणी आपल्याला खाली उतरणार्या शाखेकडे पाहण्याच्या शिखराच्या पलिकडे शिखरापर्यंत सामग्रीचा ताण तणाव वक्र देण्यास सक्षम असेल म्हणजेच सामग्रीचा प्रतिकार कमी होऊ लागतो आणि आपल्याकडे आता सामर्थ्य नियंत्रण चाचणी घेता येत नाही कारण आपण लागू केलेली शक्ती कमी करू शकत नाही सिस्टम प्रतिसाद देत नाही विस्थापन नियंत्रित किंवा ताण नियंत्रित चाचण्या असे असतात जिथे आपण विस्थापन किंवा ताणतणाव वाढवत राहता आणि आपल्याला प्रतिकृती कमी केल्या जातात तर विस्थापन नियंत्रण चाचणी किंवा स्ट्रेन कंट्रोल टेस्ट म्हणजे प्रारंभिक लोडिंग लवचिक वर्तन मऊ प्री पीक पीक सामर्थ्य आणि पोस्ट पीक नरम होण्यापासून साहित्याचा संपूर्ण ताण तणाव वक्र देते तर आपण मानूया की आपल्याकडे स्ट्रेस स्ट्रेन वक्र प्रमाणित कॉम्प्रेशन टेस्ट दगडी बांधकामवरील प्रिझम टेस्ट यापासून प्राप्त झाले आहे तर आपण याचा उपयोग लवचिकपणाच्या मॉड्यूलस आणि गरज असल्यास पॉईसन रेशोसारख्या बाबींवर पोहोचू शकता आपण ताणतणावाच्या घटनेत काय स्पष्टपणे पाहू शकता ते म्हणजे ताणतणाव ताणण्याच्या वक्रयाच्या पहिल्या सहामाहीत सुमारे 35 40 आपणास रेषेचा नसणे सुरू होते आपणास साहित्यामध्ये रेषात्मकता येऊ लागते आणि हे घटकांचे घटक असलेल्या संमिश्र आणि सच्छिद्र अशा सामग्रीचे हे प्रातिनिधिक प्रतिनिधी आहे युनिटच्या वर्तनामुळे मोर्टारचे वर्तन आणि ज्या इंटरफेसद्वारे आपण पाहिले आहे त्या सामग्रीला सच्छिद्र केले जाणारे घटक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात युनिट आणि मोर्टार दरम्यान सहकार्याने तर अशा प्रकारच्या कॉम्पलेक्स मध्ये शिखरच्या 50 टक्क्यांहून अधिक रेखीय वर्तन असेल म्हणून हे वापरण्यात सक्षम होण्यासाठी आणि जीवा मॉड्यूलसवर पोचण्यासाठी लवचिकतेच्या मॉड्यूलसवर पोहोचू आम्ही मूलतः जीवा मॉड्यूलस वापरतो आपल्याला आठवत असेल की आम्ही वीट च्या लवचिकतेच्या मॉड्यूलसबद्दल बोलत असताना आम्ही सेकंट मॉड्यूलसबद्दल बोलत होतो आपणास माहित आहे की सेकंट मॉड्यूलस आणि जीवा मॉड्यूलसमधील फरक हा मूळ आहे की आपण मूळ पासून आहात परंतु जीवा मॉड्यूलसमध्ये आम्ही चिनाकृतीच्या ताणतणावाच्या वक्र संबंधात मूळपासून जात नाही परंतु नियम असे आहे की आपण पीक तणावाच्या 5 टक्क्यांहून 33 टक्के पीक तणावापर्यंत जात आहात आम्ही 33 टक्क्यांवर थांबत आहोत कारण आपणास रेषात्मक वर्तनापासून विचलन दिसून येत आहे परंतु आपण पहिल्या 5 टक्के कडे दुर्लक्ष का केले याचा विचार करू शकता तर मी तणावाच्या ताणाच्या वक्रयाच्या सुरुवातीच्या तिसऱ्या क्रमांकावर झूम वाढवित असलो तर तर तणावाच्या ताणलेल्या वक्रांमधील सुरुवातीच्या एक तृतीयांश म्हणजे आपल्यासाठी खाली असलेल्या बोटाने वाढवलेला आणि आपण पाहत आहात की आपण जीवा मोड्यूलस शोधत आहोत ते 5 टक्के ते 33 टक्के श्रेणीचे परीक्षण करीत आहे 5 टक्के प्रश्न का ठीक आहे आपण पीक तणावाच्या जवळजवळ 5 टक्के तणाव फक्त कारण हे एक जॉइंट आहे आपल्याकडे वीट युनिट आहे आणि आपल्याकडे मोर्टार जॉइंट आहे आपल्याकडे मोर्टार जॉइंट आणि युनिट दरम्यानच काही व्हॉईड्स असू शकतात आणि जेव्हा आपण लोड करणे प्रारंभ करता तेव्हा सुरुवातीच्या लोडमुळे संपूर्ण सिस्टमची निश्चित पुनर्रचना होते कारण आपल्याला संपूर्ण स्टॅकमध्ये काही कॉम्पॅक्टनेस मिळते परंतु हे खरोखर लवचिकतेच्या मॉड्यूलसच्या अंदाजात एक पूर्वाग्रह तयार करू शकते कारण हे भौतिक वर्तन नाही हे खरंच व्हॉईड बंद आहे म्हणूनच असे सूचित केले आहे की प्रारंभिक 5 टक्के दुर्लक्ष केले जाऊ शकते आणि म्हणूनच आपण एक जीवा मोड्यूलस घेतात जे 5 टक्क्यांवरून 33 टक्क्यांपर्यंत जाते आणि लवचिकतेचे मॉड्यूलस मिळवते आपण निश्चितपणे लक्षात ठेवू इच्छित मुद्दा म्हणजे आपण एक चाचणी करू शकत नाही आणि लवचिकतेचे मॉड्यूलस निर्धारित करू शकत नाही आम्ही आधीपासूनच अशा सामग्रीबद्दल बोलत आहोत ज्यात कंक्रीट किंवा स्टील सारख्या इतर स्ट्रक्चरल अभियांत्रिकी सामग्रीच्या तुलनेत महत्त्वपूर्ण बदल आहे म्हणूनच हे नेहमीच सरासरी असेल आणि आपण या नंबरवर अवलंबून असलेल्या कोडवर अवलंबून बदलू शकता काही कोडसाठी आपण कमीतकमी 3 प्राण्यांची चाचणी करणे आवश्यक असते इतर कोडची आवश्यकता असते की आपण 5 किंवा 6 ची चाचणी घेतली पाहिजे आणि कंप्रेशिव्ह सामर्थ्याची सरासरी घ्या आणि नंतर आपण ताणतणावाच्या वक्रांकडे देखील पाहू शकता आणि सरासरीपासून लवचिक मूल्यांच्या मॉड्यूलसवर येऊ शकता आपण चाचणी करीत असलेल्या नमुन्यांच्या संचाच्या अंदाजानुसार अंदाज घेतल पाहिजे तर कृपया लक्षात ठेवा की आपण सरासरी संकुचित शक्ती मूल्ये किंवा सरासरी मॉड्यूलस वेग मूल्यांवर पोहोचण्यासाठी अवलंबून असलेल्या कोणत्याही नमुन्यावर अवलंबून नाही होय म्हणून 5 टक्के हे सुनिश्चित करते की व्हॉईड्सचे बंद होण्याकडे दुर्लक्ष केले जाईल जे भौतिक वर्तन नाही जे आपण लोडिंगच्या सुरुवातीच्या 5 टक्के खात्यावर नाही 33 टक्के आपण पाहतो की 50 टक्के आणि त्याहीपेक्षा जास्त तणाव असणारी रेखीय वर्तन आहे म्हणूनच आपण ताणतणावाच्या वक्रयाच्या पहिल्या तिसर्याकडे पहात असलेल्या केवळ रेषात्मक लवचिक श्रेणीचे परीक्षण करत आहात याची खात्री करुन घेण्यासाठी आपण 33 टक्के 34 टक्के वर थांबता परंतु मुद्दा असा आहे की आम्ही ताणतणावाच्या पहिल्या तिसर्या भागाकडे पहात आहोत वक्र बरोबर ठीक आहे दगडी बांधकामा ही एक अशी सामग्री आहे जी परिवर्तनशीलतेवर अत्यधिक परिणाम करते आणि आपण काही मिनिटांत पाहता आलेख आपल्याला खात्री पटवून देईल की चिकणमातीच्या वीटांच्या दगडी बांधकामामध्ये आपण ज्या प्रकारचे बदलता अपेक्षा करता त्यापेक्षा कितीतरी जास्त महत्त्व आहे आणि आपण आकडेवारीनुसार संबंधित संख्या ठेवण्याबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे जेव्हा आपण परीक्षेतून प्रत्यक्ष सामग्री आणि वास्तविक मूल्यांसह कार्य करीत असता नक्कीच कॉंक्रिट ब्लॉक दगडी बांधकामा मध्ये बदल कमी आहे तथापि तरीही आपणास लक्षणीय परिवर्तनशीलता दिसते तर हा एक मनोरंजक आलेख आहे जो x अक्षावरील संकुचित शक्ती आणि y अक्ष वर समान चाचणीच्या तणावाच्या ताणलेल्या वक्रांद्वारे अनुमानित लवचिकपणाचे मॉड्यूल पाहतो आणि आपल्याला येथे बऱ्याच चाचण्या बसल्या आहेत अर्थात असे नाही एकाच प्रकारच्या मातीच्या विटांचे दगडी बांधकामापासून ते वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या देशांमधून उत्पादन प्रक्रिया आणि कारागीर असू शकते तथापि आपण एक प्रकारची संकुचित शक्तीसाठी अस्तित्वात असलेला स्कॅटर पाहू शकता तर जर मी सुमारे 10 एमपीएची संकुचित शक्ती घेतली तर आपण पाहू शकता की आपल्याकडे स्कॅटर आहे अगदी ते 30 एमपीए कडे पाहतात आपल्याकडे तेथे एक स्कॅटर आहे आणि असेच तर मुद्दा असा आहे की जर आपण एखाद्या डेटाचे या क्रमवारीकडे पाहिले तर मॉड्यूलस लवचिकतेच्या वरच्या बाउंड लोअर बाउंडला कॉम्प्रेसिव्ह ताकदीचे कार्य म्हणून बाहेर खेचले तर लक्षात घ्या की लवचिकतेचे मॉड्यूलस त्यास परस्परसंबंधित करते योग्य संकुचित शक्ती आहे परस्परसंबंध अनुभवजन्य आहे संकुचित शक्तीचे कार्य म्हणून लवचिकतेच्या मॉड्यूलसमधील मूल्य एक अनुभवजन्य सहसंबंध आहे तर जर येथे लवचिकता Em चे मॉड्यूलस पहायचे असेल तर बाह्य सीमारेषाची ही बाह्य सीमा आणि येथे खालच्या बाउंडची स्वत ची मर्यादा असेल तर तुम्ही 210 ते 1670 पर्यंत बदलू शकता तर ते जवळपास 8 पट आहे वरच्या बाउंडला खालची बाउंड 210 वरच्या बाउंडमध्ये खालच्या बाउंड 1670 चे घटक तर हा संशोधनाचा एक विलक्षण तुकडा आहे जिथे यापैकी बर्याच चाचण्या एकत्र केल्या गेल्या आहेत आणि जे आपणास आवडते त्याचे काय आहे ते आपणास बदलण्याचे प्रकार आहे त्या प्रकारचे परिवर्तनशीलता आपणास मिळेल तर अशा परिवर्तनशीलतेच्या बाबतीत आपण काय करू शकता म्हणजे लवचिकपणाचे मॉड्यूलस आणि नेहमीच श्रेणी असू शकते अशा परिमाणांसाठी निश्चित मूल्ये अवलंबताना काळजी घेणे तर आपल्याकडे वरच्या बाउंड लोअर बाउंड अंदाज आहे आणि तो सिस्टमच्या वर्तनच्या बाबतीत आपल्याला थोडासा अधिक तयार करेल जसे आपण आधी पाहिले ते म्हणजे चिकणमाती विटांचे दगडी बांधकाम ठीक आहे काल चिकणमातीच्या विटांचे दगडी बांधकामाबद्दल चर्चा करीत असताना आम्ही काल मातीच्या वीटबद्दल बोलत आहोत जे मोर्टारच्या तुलनेत रचनामध्ये अगदी भिन्न आहे परंतु जेव्हा आपण कॉंक्रीट ब्लॉक चिनाकृती पाहता पोकळ अर्धवट ग्रुफ्ट केलेले ग्रॉउट मटेरियल आणि स्वतः ब्लॉक करा कॉंक्रिट ब्लॉक स्वतः आणि मोर्टार जॉइंट मोर्टार सामग्री ही अशी सामग्री आहे जी एकमेकांच्या अगदी जवळ असतात तर परिवर्तनशीलता अस्तित्वात आहे परंतु तरीही आपण मातीच्या विटांच्या चिकणमाती वीट दगडी बांधकाम पासून कंक्रीट ब्लॉक दगडी बांधकामाकडे जाता तेव्हा कमी होते तर इथे तुम्ही पाहता ते पुन्हा जवळजवळ 3 वेळा आहे आपला घटक आपल्या लवचिकतेचे मॉड्यूलस मिळविण्यासाठी कॉम्प्रेशिव्ह ताकदीचे गुणाकार घटक येथे 400 ते 1290 3 वेळा आहे पूर्वी आम्ही पाहिले होते की हे 8 वेळा आहे तर परिवर्तनशीलतेतील घटाचे कौतुक करा परंतु तरीही हे परिवर्तनशीलता अस्तित्त्वात आहे जे ताणतणावाच्या घटनेच्या लवचिकतेच्या आपल्या अंदाजामुळे प्रभावित होईल म्हणून हे प्रयोग कशा प्रकारे चालू आहे यावर आणि बर्याच बदलांवरही अवलंबून असते जे प्रयोगाच्या अंमलबजावणीत येऊ शकतात तर बरं जर आपल्याकडे चाचणी करण्याची लक्झरी नसेल परंतु तरीही आपल्याला डिफेक्शन्सचा अंदाज बांधण्याची आवश्यकता असेल तर आपल्याला डिफ्लेक्शन तपासणी करण्याची आवश्यकता आहे आपण गृहित धरले जाऊ शकते अशी लवचिकता कशाचे आहे तुमचा थेट अंदाज नाही घटकांचे ताण जाणून घेतल्यास एक बंद फॉर्म निराकरण तर कोड्सद्वारे सामान्यत काय ते सूचित केले जाते ते एक संबंध आहे जे कॉम्प्रेशनमधील दगडी बांधकामाच्या ताकदीवर आधारित आहे तर शॉर्ट टर्म लोडिंग आणि लॉंग टर्म लोडिंग दरम्यान फरक असल्यास काय कोड जे कोडने बहुधा केले पाहिजे ते म्हणजे दगडी बांधकामाची कॉम्प्रेसिव्ह ताकदीचे कार्य म्हणून लवचिकतेचे मॉड्यूलस देणे मागील स्लाइडमध्ये आपण पाहिले आहे की फॅक्टर k एक आनुवंशिक पॅरामीटर म्हणून आकडेवारीनुसार संबंधित परीक्षेच्या संख्येमधून बाहेर पडते Em एक लवचिकतेचे मॉड्यूलस फंक्शन k म्हणून fm मध्ये दगडी बांधकामाची संकुचन करणारी शक्ती आहे असे स्वरूप सामान्यत अल्प मुदतीच्या लोडिंगसाठी निर्धारित केले जाते आणि कोडमध्ये निर्दिष्ट केले जाते ते अल्प मुदतीसाठी आहे आता जर ते दीर्घकालीन लोडिंग दगडी बांधकामासाठी एक अशी सामग्री आहे जी रेंगाळण्याने लक्षणीयरीत्या प्रभावित होते तर येथे मला एक उदाहरण मिळाले आहे जे सामान्यत भारतीय परिस्थितीसाठी वापरले जाते जर आपण एखादा घटक वापरत असाल तर 550 हे आपल्याला भारतात मिळणार्या मातीच्या वीट युनिटच्या प्रकाराचा एक चांगला अंदाज आहे आणि बांधकाम पद्धतीचा अवलंब केला आहे तर आपण आपल्या डिझाइनमध्ये वापरत असलेल्या दगडी बांधकामाची 550 पट संकुचित ताकद लवचिकतेच्या मॉड्यूलसचा एक चांगला अंदाज आहे म्हणूनच दीर्घ मुदतीच्या लोडिंग विरूद्ध शॉर्ट टर्म लोडिंगकडे पाहण्याची आपल्याला आवश्यकता का आहे प्रामुख्याने कारण दगडी बांधकाम पुन्हा एकदा अशी सामग्री आहे जी दीर्घकालीन लोडिंग प्रभावांद्वारे विशेषतः रेंगाळण्यामुळे प्रभावित होते तर संहिता दीर्घकालीन लोडिंग अंतर्गत लवचिकतेचे मॉड्यूलस आणि दीर्घ मुदतीसाठी लोडिंगच्या किंवा मॉड्यूलसवर पोचण्याचा मार्ग किंवा अल्प मुदतीच्या लोडिंग आणि दीर्घकालीन लोडिंगसाठी k सारख्या अनुभवात्मक सहगुणसमवेत विहित मूल्ये निर्धारित करण्याचा मार्ग लिहून ठेवला पाहिजे म्हणून जर आपण ठराविक मूल्ये पाहत असाल तर आपण दीर्घकालीन मॉड्यूलसकडे पहात आहात आपण दीर्घकालीन लोडिंगवर सामग्रीमध्ये मऊ पडता आहात म्हणजेच लवचिकतेचे मॉड्यूलस थोड्याशा बाबतीत टर्म मूल्ये कमी होणार आहे म्हणूनच तुम्हाला सुरुवातीला एक कडक अधिक ठिसूळ सामग्री मिळाली परंतु कालांतराने हे अधिक मऊ होत आहे आणि लवचिकतेचे मॉड्यूलस अल्पावधीतच लवचिकतेच्या मॉडेलसच्या दीड ते दोन तृतीयांश असणार आहे म्हणून जर आपण अल्पकालीन मॉड्यूलस वापरत असाल आणि दीर्घ मुदतीच्या मॉड्यूलसवर पोहोचत असाल तर एक मार्ग म्हणजे सामग्रीस विशिष्ट असलेल्या रांगणे गुणांक पाहणे म्हणून जर आपण वापरत असलेल्या सामग्रीसाठी रांगणे गुणांक असल्यास ते चिकणमाती विटांचे दगडी बांधकाम असू शकतात ते कॉंक्रिट ब्लॉक दगडी बांधकाम असू शकतात ते कदाचित आपल्या ऑटोक्लेव्हेड एरेटेड कॉंक्रिट असू शकतात तर आपण वापरत असलेल्या सामग्रीच्या प्रकारानुसार जर रांगणे गुणाकाराचा अंदाज असेल तर आपण दीर्घकालीन मॉड्यूलसवर पोहोचण्यासाठी सक्षम असण्यासाठी क्रिप गुणांक वापरू शकता Elong−term Eshort−term 1 φu φu Final creep coefficient तर आपण शॉर्ट टर्म मॉड्यूलस 1 आणि अधिक क्रिप गुणांक द्वारे विभाजित करा येथे आपण ज्या पॅरामीटरविषयी बोलत आहोत ते अंतिम रांगणे गुणांक आणि अंतिम रांगणे गुणांक आहे दीर्घकालीन लोडिंग चाचण्यांपासून होणार आहे लवचिक ताणपर्यंत अंतिम ताण आपणास रेंगाळणारा गुणांक देईल असा अंदाज आहे अंतिम रांगणे गुणांक स्वतः तर जर मूल्य उपलब्ध असेल तर आपण दीर्घकालीन लवचिकतेचे मॉड्यूलस काय असणार याचा अधिक अचूक अंदाज लावू शकता हे स्वरूप युरो कोडमध्ये EC 6 मधील दगडी बांधकामांकरिता युरोपियन नियमांचे आहे आपल्यासाठी येथे पुन्हा तयार केले जाते मटेरियलच्या प्रकारावर अवलंबून आपण हे पाहू शकता की चिकणमातीच्या विटांचे दगडी बांधकाम आणि कॉंक्रीट ब्लॉक दगडी बांधकामाचे मूल्य लक्षणीय भिन्न असू शकते तर जर आपल्याकडे ही मूल्ये असतील तर आपण त्यांचा वापर दीर्घकालीन मॉड्यूलसवर येऊ शकता परंतु कोड नसल्यास या गुणांकांसाठी काय मूल्ये निर्दिष्ट केली जातील आपण शॉर्ट टर्म लोडिंग विरूद्ध दीर्घकालीन लोडिंगसाठी कोणत्या प्रकारची तपासणी करीत आहात आणि पुन्हा दगडी बांधकाम करण्यासाठी वापरल्या जाणार्या मोर्टारच्या विविध प्रकारांसाठी केली जातील म्हणून सावधगिरीच्या शब्दातील शब्द आपण अल्पकालीन लोडिंग किंवा दीर्घकालीन लोडिंग पहात आहात की नाही याची जाणीव असू द्या विशेषत कोडद्वारे निर्दिष्ट केलेली मूल्ये अल्प मुदतीच्या मॉड्यूलससाठी असतील परंतु जर आपण दीर्घकालीन परिणामासाठी खाते तयार केले असेल तर आपल्याला माहित असेल की दीर्घकालीन स्वत ला लोडिंगसाठी लवचिकतेचे मॉड्यूलस मिळविणे आहे म्हणून आम्ही कम्प्रेशन तपासले आहे आम्ही कॉम्प्रेशनमधील दगडी बांधकामाच्या तणावग्रस्त वर्तनाचे परीक्षण केले आहे असेंब्लीच्या कॉम्प्रेशनमध्ये वर्तनातून बाहेर पडलेल्या लवचिकतेचे मॉड्यूलस आता आपल्याला तणावात योग्य वर्तन तपासण्याची आवश्यकता आहे आणि पुन्हा हे थेट तणावाबद्दल नाही आम्हाला थेट तणावात दगडी बांधकामाची ताकद दर्शविण्यास रस नाही थेट तणावामध्ये दगडी बांधकामाच्या तणावाच्या सामर्थ्याचे मर्यादित मूल्य आहे परंतु आम्हाला खरोखरच रस नाही कारण ते असे मूल्य आहे जे त्याऐवजी लहान शून्य आहे परंतु त्याऐवजी लहान आहे आणि विश्वसनीय नाही दगडी बांधकामातील तणावपूर्ण शक्ती अशी काही गोष्ट नाही ज्यावर आपण अवलंबून राहू शकता आणि म्हणूनच बहुतेक व्यावहारिक कारणांसाठी असे मानणे चांगले आहे की आपल्याकडे शून्य तणाव असलेली सामग्री आहे तर आपल्याकडे असलेल्या सामग्रीमध्ये काही तणावपूर्ण सामर्थ्य असेल तर ते आपल्या हिशोबात पुराणमतवादी असले तरीही आपल्या फायद्यासाठी कार्य करेल परंतु येथे ज्या गोष्टींमध्ये खरोखरच रस होता ते म्हणजे लवचिक तणाव हे दगडी बांधकाम युनिट आणि मोर्टार यांच्यामधील बंधनाची ताकद आहे आणि विशेषत जेव्हा आपल्याकडे बाजूकडील भार योग्य असतात तर युनिट मोर्टार बॉन्ड म्हणजे जेव्हा आपण तणावात दगडी बांधकामाबद्दल बोलतो तेव्हा आपण वैशिष्ट्यीकृत आहोत आणि हे आपण तपासत असलेले लवचिक तणाव आहे तर बाजूकडील भार आणि गुरुत्वाकर्षणाचे संयोजन जेव्हा आपण दगडी बांधकामाला लवचिक तणावात जाण्याची अपेक्षा करता तेव्हा हे गुरुत्वाकर्षणाच्या भारांमुळे देखील होऊ शकते जे स्वतःच भिंत क्रॉस सेक्शनमध्ये विलक्षण अभिनय करतात एका भिंतीमध्ये वाकणे ज्यास आपण उभ्या अक्षांबद्दल वाकणे क्षैतिज अक्षांबद्दल वाकणे किंवा उभ्या वाकणे आणि क्षैतिज वाकणे या दोहोंचे संयोजन आहे आणि कोणत्या प्रकारचे इंटरफेस वर्तन युनिट मोर्टार इंटरफेस वर्तन आहे हे समजण्यासाठी आम्ही या प्रत्येक घटकाची तपासणी करू आपल्याला सामोरे जावे लागेल आणि आपण ते कसे वैशिष्ट्यीकृत कराल कारण आपल्याला सामर्थ्य आवश्यक आहे म्हणून जेव्हा आपण उभ्या अक्षांबद्दल क्षैतिज अक्षांविषयी किंवा उभ्या आणि आडव्या दोहोंचे संयोजन ज्यास कर्णात्मक वाकणे म्हटले जाते त्याबद्दल वाकणे वर्तणूक तपासण्यास प्रारंभ करता दोन पॅरामीटर्स महत्त्वपूर्ण बनतात बेड जॉइंटची फ्लेक्सुरल टेन्सिल सामर्थ्य आणि बेड जॉइंट उजवीकडे समांतर असणारी फ्लेक्सुरल टेन्सिल सामर्थ्य तर बेड जॉइंटची क्रिया सामान्य असताना बेड जॉइंटला टेन्शन सामान्य असताना आणि बेड जॉइंटच्या समांतर ताणतणाव असताना लवचिक तन्यता ताकद आसते तर आपल्याला या दोन्ही अंदाजांची आवश्यकता आहे आणि बर्याचदा आपण एखाद्याची वैशिष्ट्यीकृत करण्यासाठी एक चाचणी करण्यास सक्षम होऊ शकता आणि दुसरे एक दगडी बांधकाम असलेल्या समान सामग्रीसाठी आहे आपण बेडला समांतर तन्य शक्ती दरम्यान एक अनुभवात्मक संबंध मिळवू शकता बेड जॉइंट करण्यासाठी जॉइंट आणि तन्य शक्ती सामान्य आणि बेड जॉइंटच्या समांतर तन्य शक्ती आणि बेड जॉइंटच्या टेन्सिल सामर्थ्यामधील प्रमाण बरेचदा असते ऑर्थोगोनल सामर्थ्य प्रमाण म्हणून संबोधले जाते आणि जेव्हा आम्ही डिझाइनचा व्यवहार करतो तेव्हा आम्ही या बाजूकडे परत येऊ तर दोन ऑर्थोगोनल प्लेनमधील ताणतणावातील सामर्थ्य ऑर्थोगोनल स्ट्रेंथ रेशियो असे संबोधले जाते आणि सामान्यत बेडच्या जॉइंट भागाच्या बेडच्या जॉइंट भागाच्या दुप्पट जागेच्या समांतर समांतर बेडच्या जॉइंट भागाची लवचिक तन्यता असते तर ओएसआर OSR ओएसआर OSR साधारणत 2 च्या ऑर्थोगोनल स्ट्रेंथ रेश्योची अपेक्षा असते परंतु पुन्हा हे मूल्य सामग्रीमधून सामग्रीमध्ये बदलेल हे एक पॅरामीटर आहे ज्यामध्ये पुन्हा उच्च पातळीचे चलनशीलता आहे जर आपण चाचण्या घेत असाल तर आपल्याकडे मोठ्या प्रमाणात नमुने असणे आवश्यक आहे तर स्कॅटर कमी झाला आहे तथापि हे लक्षात ठेवा की परिस्थितीच्या या प्रकारात परिवर्तनशीलता ही एक समस्या ठरणार आहे हा बॉण्ड टेन्सिल बॉण्ड आम्ही यापूर्वी पाहिलेल्या अनेक पॅरामीटर्सवर अवलंबून असतो शोषण इआरएचा IRA प्रारंभिक दर मोर्टारचे पाणी धारणा गुणधर्म मोर्टार कोणत्या प्रकारची रचना आहे आपण अॅडमिस्ट्रक्चर कसे वापरले आहेत कसे म्हणूनच जॉइंट स्वतः तयार केले जाते कारागीरतेचे महत्त्व आहे पृष्ठभाग स्वच्छ असले किंवा धूळ कण जे चांगले बंध तयार होण्यास रोखतात आणि प्लेसमेंट नंतर प्लेसमेंटनंतर प्रारंभिक कालावधीत अडथळे असल्यास आपल्या बॉन्डवर परिणाम होऊ शकतो तर तेथे कार्यातून पैलू आहेत भौतिक पैलू आहेत आणि युनिट्सचे विशिष्ट गुणधर्म आहेत आणि मोर्टार आहेत जे चांगले बंध स्थापित करण्यास महत्त्व देतील आणि त्याद्वारे आपल्याला चांगली लवचिक तन्यता सामर्थ्य सामान्य आणि बेड जॉइंटला समांतर मिळेल तर आपल्यात गुरुत्व शक्ती आणि बाजूकडील बलाने एकत्रित केलेले वैशिष्ट्यपूर्ण तीन प्रकरणांचे परीक्षण करू या जेथे बाह्य कृतींचा प्रतिकार करण्यासाठी दगडी बांधकामासाठी लवचिक तन्यता आवश्यक आहे एक वे अनुलंब वाकणे तर जर भिंत उजवीकडील बाजूच्या बाजूने वाकली असेल आणि त्यास मुक्त असल्याचे गृहित धरले असेल तर उभ्या कडांवर कडा आहे जर भिंती उभ्या किनारांवर मुक्त असेल आणि ती फक्त वरच्या आणि खालच्या बाजूने समर्थित असेल आणि ती अधीन असेल तर प्लेनच्या भारांमधून जर भूकंपामुळे ते वाऱ्यावर किंवा जड भारांवर अवलंबून असेल आणि गुरुत्वाकर्षण भार आणि प्लेनच्या भारातून बाहेर पडलेल्या भिंतीवर उभ्या भागाची भिंत उभ्या असण्याची अपेक्षा असेल तर उजवीकडे वाकणे असेल जेव्हा भिंत बेडच्या जोड्यास अनुलंब वाकवून असते बेड जॉइंटला सामान्य आणि फ्लेक्स्युलर केले जाते तर प्रत्येक बेड जॉइंटला ताणतणावाचा सामना केला जाईल लवचिकतेमुळे संकुचित तर समान जॉइंट एका टोकाला कम्प्रेशन आणि दुसर्या बाजूला तणाव असू शकेल तर हा जॉइंट आहे तुम्हाला एका टोकाला तणाव आला आहे आणि दुसर्या बाजूला आपणास कंप्रेशन प्राप्त झाले आहे क्रॉस सेक्शनच्या एका टोकाला कॉम्प्रेशन येत आहे क्रॉस सेक्शनच्या दुसर्या टोकाला टेन्शन येत आहे आणि तो म्हणजे फ्लेक्शरल टेन्शन इफेक्ट बेड जॉइंट भिंतीच्या उभ्या वाकण्याचा हा प्रभाव आहे आणि हे होत आहे कारण आपल्याकडे वरचा आधार आहे आणि एक तळाचा आधार आहे किंवा आपल्या भिंतीमध्ये बाजू मुक्त आहेत बाजूला येणार्या कोणत्याही प्रभावापासून शेजारील भिंतीवरुन येणारा कोणताही प्रतिबंधित प्रभाव किंवा इतर कोणत्याही काठावरुन प्रतिबंधित कोणत्याही बाजूपासून मुक्त आहेत तर या विशिष्ट प्रकरणात जेव्हा आपल्याकडे एक वे अनुलंब वाकणे असते तेव्हा महत्त्वपूर्णतेचे पॅरामीटर बेड जॉइंट फ्लेक्चर असते आपण बेड जॉइंट फ्लेक्चरल सामर्थ्य काय आहे याचा अंदाज घेण्यास सक्षम असावे या प्रकरणात तणाव प्रत्यक्षात बेडच्या जॉइंट उजव्या बाजूला लंबवत वागत आहे आपण माझ्याशी सहमत व्हाल आपल्यास बेड जॉइंट आहे आणि आपण पहाल की तणाव बेडच्या जॉइंट लंबवत ते सामान्य च्या लंबवत कार्य करीत आहे तर बेड जॉइंट फ्लेक्चर हे एक पॅरामीटर आहे जे आपण एखाद्या दगडी बांधकामाच्या भिंतीच्या उभ्या वाकणे क्षमतेचा अंदाज घेत असल्यास आवश्यक आहे जर आपण आता एकतर्फी क्षैतिज वाकणे परीक्षण करीत असाल तर भिंतीवर वरच्या व खालच्या भागावर फारच थोडा संयम आहे वरचा आधार आणि तळाचा आधार भिंतीवर अंकुश ठेवण्यासाठी जवळजवळ प्रभावी नाही परंतु आपल्या बाजूकडील बाजूंना भिंतीच्या उभ्या किनारांना प्रतिबंधित केलेल्या काठाचे समर्थन करते अशा परिस्थितीत भिंत आडव्या वाकणे जाण्याची अपेक्षा आहे आणि जेव्हा आपल्यास क्षैतिज वाकणे असेल तेव्हा बेडचा जॉइंट टॉरशनच्या स्थितीत असेल तर या परिस्थितीत आपण दगडी बांधकामाच्या भिंतीमध्ये क्षैतिज वाकणे तपासले असल्यास नंतर आपल्याला दोन पैलूंचा विचार करावा लागेल एक म्हणजे हेड जॉइंट उघडण्याची प्रवृत्ती असेल आणि ती स्थितीत असेल फ्लेक्स्युलर कम्प्रेशन फ्लेक्सुरल टेन्शन तर बेडचे जॉइंट टॉर्शनच्या स्थितीत असतील टॉरशनला सामोरे जाईल तर टॉरशनमुळे ते शिअरण्याचे ताणतणाव असतील आणि जेव्हा आम्ही बेड जॉइंटला समांतर लवचिक तन्य शक्तीची चर्चा करतो तेव्हा आम्ही खरोखर या घटनेबद्दल बोलतो की तणाव बेडच्या जॉइंट उजवीकडे युनिट बॉन्ड मोर्टारला समांतर विभाजित करण्यासाठी कार्य करत आहे म्हणून क्षैतिज वाकण्याच्या अंतर्गत महत्त्व असलेल्या दोन बाबींमध्ये दगडी बांधकामाची भिंत आणि क्षैतिज वाकणे हे हेड जॉइंट लवचिक आणि बेडचे जॉइंट टॉरशन असेल आता जर आपल्याकडे दगडी बांधकाम भिंत असेल ज्यामध्ये 2 पेक्षा जास्त बाजूंना प्रतिरोध आहे ज्यामुळे भिंतीवर 2 पेक्षा जास्त बाजूंना रोखता येत असेल तर 3 बाजू किंवा 4 बाजूंना प्रतिबंधित केले जाईल आणि प्लेन पैकी भार कमी असल्यास किंवा भिंतींवर कार्य करणे आवश्यक नसते मग आपल्याला अनुलंब वाकणे आणि क्षैतिज वाकणे यांचे संयोजन मिळेल आणि त्याला कर्णात्मक वाकणे किंवा दुहेरी वाकणे असे संबोधले जाते आणि जेव्हा आपल्याकडे दुहेरी वाकलेले 4 पॅरामीटर्स आता विचारात येतात आपल्याकडे बेडचा जॉइंट आहे आणि तुमच्या हेडला जोड आहे बेडच्या जोडांना लवचिकता दिली जाईल हेड जोडल्यास लवचिकता येईल तर अशा परिस्थितीत हेड बेड आणि बेड जॉइंट दोन्ही बेड जॉइंटला सामान्य हेडच्या जॉइंटपर्यंत ताणतणावाच्या अधीन असतात आणि दुसर्या बाबतीत तुम्हाला हेडच्या जॉइंटवर टॉरशन आणि बेड जॉइंटवर टॉरशन असेल जॉइंट स्वतःला समांतर फ्लेक्सुरल टेन्सिल सामर्थ्याचा अंदाज आवश्यक असेल तर हे मुळात हेड जोडीच्या लवचिकतेवर अवलंबून असेल बेड जॉइंट फ्लेक्चर असेल तर बेड जॉइंटची सामान्य फ्लेक्सुरल टेन्सिल ताकद असेल आणि मग हेडच्या जॉइंट टॉरशन आणि बेड जॉइंट टॉर्शनचादेखील परिणाम होईल आणि म्हणूनच तुम्हाला आवश्यक असेल जॉइंट च्या समांतर फ्लेक्सुरल टेन्सिल सामर्थ्य म्हणजे काय हे सांगणे जर आपल्याला जॉइंटतच शिअरच्या तणावाच्या कोणत्या पातळीवर माहित असणे आवश्यक असेल तर आपल्याला अयशस्वी होईल अर्थात जर आपण बेड जॉइंट फ्लेक्सुरल टेन्सिल स्ट्रेंथ हेड जॉइंट फ्लेक्सुरल टेन्सिल स्ट्रेंथ लंब आणि जॉइंट च्या समांतर असा अंदाज तयार केला असेल तर आपल्याला त्याच दगडी बांधकामासाठी भिन्न मूल्ये मिळतील तर हे एक टायपॉलॉजी एक स्ट्रक्चरल टायपोलॉजी आहे जे आपल्यासाठी वेगवेगळ्या दिशांमध्ये वेगवेगळ्या सामर्थ्यांची गुंतागुंत सादर करते आणि म्हणूनच आपल्याकडे सामर्थ्य दृष्टीकोनाच्या अंदाजानुसार तयार राहावे लागेल तथापि आम्ही डिझाइनमध्ये सरलीकरणे तयार करतो परंतु आपण एखादे मूल्यांकन करत असल्यास आपण दगडी बांधकामाच्या ताकदीचे तपशीलवार मूल्यांकन करत असल्यास हे समजून घेणे आवश्यक आहे की या क्रियेसाठी आणि यापैकी प्रत्येक अपयश यंत्रणेसाठी आपली भिन्न मूल्ये असतील त्याच दगडी बांधकाम भिंत ठीक आहे तर दगडी बांधकाम च्या लवचिक तन्यतेच्या क्षमतेचा कसा अंदाज लावाल आपल्याकडे बेड जॉइंटचे सामान्य आणि बेड जॉइंटच्या समांतर असतात बेड जॉइंट पर्यंतच्या लवचिक तन्यतेच्या सामर्थ्याने असे अनुमान काढले जाऊ शकतात की वेगवेगळ्या कोड आहेत जे प्रयोगांच्या प्रकारांचे नियमन करतात जे आपण या मूल्यांचा अंदाज लावण्यासाठी प्रयोगात्मक चाचण्यांमधून या मूल्यांचा अंदाज लावू शकता जर आपण बिम तयार केली असेल आणि बिम वाकण्यास अधीन केले असेल तर बेड जॉवीटला बेड जॉइंटपर्यंत सामान्य फ्लेक्चरल टेन्शनचा सामना करावा लागतो म्हणूनच तुम्ही एकाच विटाला आधार देत एक बिम बनवत आहात आणि त्यास पुन्हा 2 पॉवीट लोडिंग लागू होईल आणि बेड जॉइंटच्या तुलनेत लवचिक तन्यता सामर्थ्य असू शकेल ज्याचा आपण अंदाज करू शकता रिंच टेस्ट एका क्षणात बॉन्ड रिंच टेस्टचे परीक्षण करेल भिंतीची तपासणी आपण भिंतीवर काही बाजूंच्या भारांवर आधारित देखील करू शकता आणि नंतर विटाचा एकच स्टॅक जेव्हा बाजूकडील भार पडतो तेव्हा आम्ही बेडच्या जॉइंट भागामध्ये तणाव असणारा जॉइंटचा अयशस्वी होतो आपण लवचिकतेचा अंदाज घेऊ शकता बेड जॉइंटसाठी टेन्सिल सामर्थ्य सामान्य बॉन्ड रिंच टेस्टचे परीक्षण करणे मनोरंजक आहे बेडच्या जोड्यापर्यंत लवचिक तन्यतेच्या शक्तीचा अंदाज लावण्यासाठी ही एक अगदी सोपी चाचणी आहे तर या चाचणीत आपण खरोखर काय करत आहात हे बाँड रेंच टेस्ट म्हटले जाते आपण विटाचा स्टॅक तयार करता आपल्याकडे क्लॅम्पिंग अरेंजमॅनच्या आत बसलेल्या विटांचा स्टॅक आहे आपण पकडत नाही तर आपण सुमारे 5 स्टॅक उंचावर विटाचा साठा बनविला आहे आणि त्यानंतर आपल्याकडे खालच्या 4 विटांचे युनिट ठेवण्यासाठी कॅम्पिंगची व्यवस्था आहे आपल्याकडे एक रेन्च आहे जो वरच्या युनिटला धरून ठेवेल आणि बेड जॉइंट ज्याची आपण चाचणी करीत आहात ते खरोखर आहे या बेड जॉइंट येथे बेड जॉइंट जो चाचणी घेतला जात आहे तो म्हणजे क्लॅम्पेड भाग आणि त्या भागाच्या मधला एक भाग जो ओढला जाईल म्हणजे मला पुसून टाकलं जाईल तर आपल्याकडे हा बॉण्ड रेंच आहे आणि या बॉन्ड रेंचच्या शेवटी ज्याची निर्धारित लांबी असते आपण एक शक्ती लागू करता आणि आपण बॉण्डची ताकद काय आहे हे लवचिक तणावातून अंदाज लावू शकता आता आपण सावधगिरी बाळगली पाहिजे की बॉन्ड रेंचचे विकृत रूप आपल्याकडे असणे आवश्यक नाही ज्यात आपण कठोर परिमाण असलेल्या बाँडची पळणे विकृत करू शकत नाही कारण आपण आपल्या मोजमापांद्वारे चुकीचे काम करू शकता आणि सामान्यत ज्या वजनाचे वजन आवश्यक आहे अपयशाला कारणीभूत ठरवा आपण लटकलेले वजन किंवा लीव्हर आर्मच्या शेवटी आपण वापरत असलेली शक्ती प्रत्यक्षात कमी आहे म्हणूनच आपण लोड करण्याच्या रेट आपण ज्या रेझोल्यूशनवर लोड करीत आहोत त्याचा स्तर किती आहे याची काळजी घ्यावी आणि आपण हे लागू करत असताना संपूर्ण सिस्टम नियंत्रित करू शकता व्हेरिएबिलिटी ही एक गोष्ट आहे जी आपल्याला येथे सामोरे जावी लागेल ही एक मनोरंजक चाचणी आहे की आपल्याकडे असे कोणतेही भारतीय मानक नाहीत जे या विषयावर अवलंबून आहेत परंतु आमच्याकडे एएसटीएम ASTM मानक आणि काही इतर कोड आहेत ज्याद्वारे आपण अनुसरण करू शकता अशी प्रणाली दिली जाते बॉन्ड रेंच टेस्ट आपल्याला किमान 12 अशा चाचण्या योग्यतेमुळे करणे आवश्यक आहे आता आपण पाहू शकता की आपण क्लॅम्पिंगची व्यवस्था बदलू शकता की नाही तेच स्टॅक वापरू शकता आणि आपण प्रत्यक्ष तपासत असलेले जॉवीट सरकत रहाल म्हणूनच मी हे पहिले स्टॅकचे पहिले जॉइंट म्हणून परीक्षण केले ते दुसरे जॉइंट म्हणून तिसरे जॉइंट म्हणून आणि शक्य असल्यास ते 4 जॉइंट म्हणून वापरू शकतो तर आपण असे करू शकता की आपण स्टॅक पुरेसे उच्च असेल तर समान स्टॅकपासून आपण सुमारे 4 चाचण्या घेऊ शकता आणि नंतर आपण त्या मार्गाने बदलता बदलण्याचा प्रयत्न देखील करा कारण ते समान मिश्रण आणि समान युनिट ज्यामध्ये आपले समान स्टॅक आहे ज्यामध्ये तुम्हाला काही चाचण्या घेतल्या जात आहेत आपण अपयशाची अपेक्षा कराल आपल्याला मोर्टार युनिट इंटरफेसवर बिघाड असल्याची अपेक्षा आहे किंवा आपण मोर्टारमध्येच अयशस्वी होऊ शकता म्हणून जर मोर्टारची तन्यता कमी असेल तर आपणास मोर्टारच्या आत अपयश येऊ शकते परंतु जर मोर्टारची तणाव शक्ती चांगली असेल आणि जॉइंट तन्यतेच्या सामर्थ्यापेक्षा जास्त असेल तर इंटरफेसमध्येच आपणास अपयश येऊ शकते एक अवांछित कामगिरी जेथे मोर्टारमध्ये चांगली तन्यता असते इंटरफेसमध्ये चांगली तन्यता असते युनिटमध्ये टेन्साइलची ताकद कमी असते आपणास अशी परिस्थिती उद्भवू शकते जेथे वीट युनिटचा भाग चाचणीत फाडला जातो तर आपल्याकडे या तीनपैकी कोणतीही अपयशी प्लेन असू शकतात जर मोर्टारची ताणतणाव कमी असेल तर अपयशी प्लेन मोर्टारच्या आत असू शकते आपल्याकडे मोर्टार आणि युनिट दरम्यान अपयशी प्लेन असू शकते जे इंटरफेसमध्ये अपयशी ठरत आहे जे अयशस्वी होणारे जॉइंट आहे किंवा आपणास स्वतः युनिटमध्ये अपयशी ठरू शकते जेथे युनिट टेन्सिल सामर्थ्य जॉइंट ताणतणावाची शक्तीपेक्षा कमी आहे आणि मोर्टार टेन्सिल सामर्थ्य जे असणे आवश्यक आहे अशी परिस्थिती नाही कारण जे अयशस्वी होत आहे ते संमिश्रातील भंगुर सामग्री आहे तर आपण नंतर अंदाज करू शकता की बेड जॉइंटच्या स्वतःची लवचिक तन्यता ताकद काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे की तेथे काही प्री कॉम्प्रेशन आहे आणि प्री कॉम्प्रेशन कोणतेही अतिरिक्त प्री कॉम्प्रेशन लागू केले जात नाही परंतु फक्त त्याखाली सेटअपमध्ये काही प्रमाणात स्वत चे वजन कमी करणे आवश्यक आहे तर कॉम्प्रेशनमुळे होणारा ताण खरोखर लवचिक तन्यतेच्या शक्तीच्या अंदाजातून काढला जातो तर आपण ज्या परीक्षेची तपासणी करत आहात त्या क्रॉस सेक्शनच्या मॉड्यूलसद्वारे विभाजित केलेल्या क्षणाचे आकलन मोजू शकाल आणि स्वत च्या वजनामुळे प्री कॉम्प्रेशनमुळे ताण कमी होईल तर ती बाँड रेंच टेस्ट आहे परंतु जर बेड जॉवीटच्या समांतर आता तुम्ही लवचिक तणावयुक्त सामर्थ्याचा अंदाज लावला असेल तर बेडच्या जोड्यामुळे बेडच्या जोडात बिघाड झाल्याने युनिटचे अपयश हवे असेल आणि टॉरशनमुळे शिअर प्रेरित होते आणि आपण ते कसे करता तर बेडच्या जोड्याशी समांतर लवचिक तन्यतेच्या क्षमतेचा अंदाज लावण्यासाठी सुधारित चाचण्या केल्या गेल्या आहेत जर तुम्हाला बेडच्या जॉइंट भागाची लवचिक तन्यता ताकद सामान्य असेल तर बीम चाचणी योग्य प्रकारे केली जात असेल बिम फक्त वाकलेल्या वीटांचा एक स्टॅक आहे आणि आपणास बेडच्या जॉइंट भागावर जॉइंटतेपासून ताण मिळतो परंतु बेड जॉइंट टेस्टच्या समांतर फ्लेक्स्युरल टेन्सिल सामर्थ्यामधील सुधारित चाचणीमध्ये आपण विटाचा एक साठा वापरत नाही परंतु आपण एक लहान वॉलेट वापरता आपण एक लहान भिंत वॉलेट म्हणून संदर्भित करता आणि आपण त्यास अधीन करू शकता आम्ही आधी पाहिल्याप्रमाणे दोन बिंदू वाकण्याच्या चाचण्या परंतु आता वाकल्यामुळे आपण त्याचे कौतुक कराल की या जॉइंटमध्ये या जॉइंटमध्ये वॉलेट वाकल्यामुळे त्या जॉइंटवर ताण येईल किंवा जॉइंट स्वतःला समांतर आणणार्या तणावाखाली येईल तर ही चाचणी अशी आहे जी बेडच्या जोड्याशी समांतर असणारी लवचिक तन्यता ताकद काय आहे याचा अंदाज घेण्यास आपल्याला मदत करू शकते परंतु मनोरंजक म्हणजे आपण सुधारित बॉन्ड रेंच चाचणी घेऊ शकता आणि सुधारित बॉन्ड रेंच टेस्टमध्ये आम्ही प्रत्यक्षात जे करतो आहोत ते सर्व काही समान आहे परंतु आपण तयार केलेल्या वॉलेटमध्ये वॉलेट यापुढे विटांचा स्टॅक नसून एक स्टॅक एक लहान दगडी बांधकाम वॉलेट आहे जो पूर्ण युनिटद्वारे तयार केला गेला आहे आणि अर्ध्या युनिट्स बरोबर तर आपल्याकडे पूर्ण युनिट्सचा एक सेट आहे आणि दोन बाजूंनी अर्ध्या युनिट्सचा एक सेट आहे आणि मग हे वॉलेटच्या सेटअपची अग्रभागी आहे आपण त्यास सेटअपच्या आत फिरवा आणि मग आपण त्या ताण मध्ये दोन जॉइंट अधीन करत आहात तर आपण मध्यभागी क्लॅम्पिंग करत आहात उजवीकडे त्या दोन जॉइंटस समांतर तणाव तर सुधारित बाँड रिंच टेस्ट आपल्याला दगडी बांधकामाच्या मधील लवचिक तन्यतेच्या सामर्थ्याचा अंदाज देखील देऊ शकते शेवटी आम्ही आतापासून काही मोड्यूल्समध्ये शिअरण्याचे काम आणि दगडी बांधकामाचे कार्य मोठ्या प्रमाणावर करणार आहोत परंतु आपणास सक्षम असणे आवश्यक असल्यास आपल्याला शिअर आवश्यक असलेल्या दगडी बांधकामाचा अंदाज लावण्याची आवश्यकता असल्यास आपल्याकडे काय पर्याय आहेत आणि दगडी बांधकामातील शिअर येण्यासाठी मूल्ये स्वीकारण्यात आणि कसोटी पद्धतींचा अवलंब करण्यास आपण कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे तर हे असे क्षेत्र आहे ज्यास महत्त्वपूर्ण संशोधन लक्ष प्राप्त झाले आहे परंतु ते देखील आहे आणि आपल्याकडे साहित्यात आणि वेगवेगळ्या देशांच्या कोडमध्ये विहित केलेल्या चाचणी पद्धती आहेत आणि आपल्याकडे दगडी बांधकामातील शिअरण्याचे सामर्थ्य तपासण्यासाठी भिन्न पद्धती आहेत आणि ते प्रामुख्याने आहे कारण ते शुद्ध शिअर काल्पनिक आहे तर फक्त शिअर किती आहे याचा अंदाज लावणे निश्चितच एक आव्हान आहे परंतु जे महत्वाचे आहे ते समजून घेणे म्हणजे आपण येथे कोणत्या सामर्थ्याबद्दल बोलत आहोत आपण जॉइंट शिअर च्या शक्तीबद्दल बोलत आहोत की आपण एकत्रित म्हणून दगडी बांधकाम शिअरण्याच्या शक्तीबद्दल बोलत आहोत आता आपणास हे महत्वाचे कारण आहे की कदाचित अशी परिस्थिती असू शकते जेव्हा जॉइंट मध्ये शिअर मध्ये अपयश अपरिहार्यपणे घडू शकत नाही ते खरंच दगडी बांधकाम युनिट्समधून फाटू शकते तर येथे शिअरचे अयशस्वी होण्याचे प्रकार लाइन अपयश आणि एक चरण अपयश म्हणून वर्गीकृत केले जातात जॉइंटचे प्रोफाइल घेताना अपयशी ठरले तर लाइन अपयशी ठरते आम्ही याची सविस्तर तपासणी करीत आहोत परंतु प्रत्यक्षात या प्रकारची चाचणी पार पाडण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या चाचण्या केल्या जाऊ शकतात हे जाणून आपल्याला आश्चर्य वाटेल म्हणूनच मी म्हटल्याप्रमाणे दशकांपर्यत रिसर्च फोकस प्राप्त झाला आहे त्यापैकी बर्याच प्रथम येथे आपण पाहत आहात की आपण कम्प्रेशनला स्टॅक देत आहात आणि त्याखाली शिअर बिघडल्यामुळे आपल्याला अपयशी पृष्ठभाग मिळेल साहित्य स्वतः आपल्याकडे आणखी एक चाचणी आहे जी अगदी लोकप्रिय आहे जिथे आपण दोघांच्या दरम्यान मोर्टारमध्ये जोडलेल्या दोन दगडी बांधकाम युनिट्सचा अधीन करण्याचा प्रयत्न करीत आहात शिअर लावणे आणि आपण दगडी बांधकाम जॉइंट मध्ये अयशस्वी होण्याची अपेक्षा करू शकता एकतर युनिट आणि मोर्टारच्या इंटरफेसवर किंवा मोर्टारच्या दरम्यान आणि यामुळे जॉइंट शिअरच्या सामर्थ्याचा अंदाज येतो तर ही एक चाचणी आहे जी मोठ्या प्रमाणात वापरली जाते आणखी एक चाचणी आहे ज्यास कर्ण तणाव चाचणी म्हटले जाते जिथे आपण पहात असलेल्या दगडी बांधकाम युनिट आणि मोर्टारच्या ताकदीवर मोर्टारची शक्ती आणि स्वतःच इंटरफेसची शक्ती यावर अवलंबून असते जे आपणास येथे भिन्न अपयशी यंत्रणा असू शकते अपयश खरोखर एक पाऊल अपयशी म्हणून जॉइंट माध्यमातून जाऊ शकते किंवा प्रत्यक्षात संपूर्ण पॅनेलमधून तो चीरणे शकता तर पुन्हा जर ते प्रत्यक्षात जॉइंटपणे लाइन अपयशासह युनिटमधून बाहेर पडले तर ते जॉइंट मध्ये अयशस्वी झाले तर जॉइंट शक्तीचे वैशिष्ट्य म्हणजे व्हॅन डर प्ल्यूइज टेस्ट सारख्या चाचणीतून उद्भवू शकते तर व्हॅन डर प्ल्यूइज चाचणी आहे जर एखादी ओळ अयशस्वी होत असेल तर दगडी बांधकाम पॅनेलच्या शिअरत यशस्वीरित्या सामर्थ्यवान होऊ शकणार नाही म्हणून जेव्हा आपण शिअर आणि कम्प्रेशनमुळे द्विआधारी ताण पाहतो तेव्हा आम्ही त्याबद्दल तपशीलवार परीक्षण करू तथापि मी उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या चाचण्यांचा आढावा घेत आहे पुन्हा येथे दोन चाचण्या आहेत ट्रीपलेट चाचणी पहात होते कारण आपल्याकडे युनिट्स आहेत ज्या शिअरच्या अधीन आहेत आणि आपणास हे लक्षात येते की रुची असलेले जॉइंट म्हणजे आपण येथे पाहू शकता अशा युनिट्समधील जॉइंट आहे शिअर मध्ये प्रेरित आहे शिअर लोड करणे मध्यवर्ती युनिटमध्ये प्रेरित आहे तथापि प्री कॉम्प्रेशन देखील प्रदान केले आहे हा जॉइंट म्हणजे शून्य संकुचित तणावाखाली नसतो ज्यामध्ये आपण नियमित करू शकता आणि प्रदान करू शकता अशा प्री कॉम्प्रेशन लेव्हल्स आहेत आम्ही त्याबद्दल थोड्या तपशिलने परीक्षण करू तर ट्रिपलेट चाचणी आणि एक आणि तिहेरी चाचणीची सुधारित आवृत्ती येथे मेलि चाचणी असे म्हणतात आणि नंतर तिन्ही चाचण्यांमध्ये 2 पृष्ठभाग असतात ज्या शिअरच्या अधीन असतात तर जर तुम्हाला परवानगी असेल तर ही एक दुहेरी शिअर चाचणी आहे तर थेट शिअर चाचणी ही आहे जिथे 2 युनिट शिअर लावले जात आहेत आणि ही एकल जॉइंट आहे जी थेट शिअरच्या चाचणीत तपासली जात आहे आम्ही तपशीलवार परीक्षण करू आपल्याकडे मनोरंजक संशोधन कार्ये आहेत ज्यात शिअरच्या ताकदीच्या वेगवेगळ्या अंदाजांच्या तुलनेत तुलना केली जात आहे कारण वेगवेगळ्या चाचण्यांमुळे मी सांगितले आहे की समस्या जॉइंट किंवा शुद्ध शिअर मध्ये शुद्ध शिअर तयार करण्यास सक्षम असेल दगडी बांधकाम जे कोणत्याही मार्गाने सोपे नाही आणि यापैकी बर्याच जणांचा आणखी एक घटक अधिक असेल कारण लोडिंगच्या विलक्षणपणामुळे आणि या परीक्षांपैकी कोणत्या परीक्षेतून आपण सामर्थ्य मिळविण्यास सक्षम आहात त्या अंदाजासह अंदाज लावू शकतात म्हणूनच जेव्हा आपण आदर्श बनवाल वीटच्या मध्यभागी असलेल्या बाजूने बसलेला बाण दर्शविणे आपल्यासाठी सोपे आहे परंतु तेथे एक बिंदू भार नाही आपल्याकडे प्रत्यक्षात संपर्क पृष्ठभाग आहे आपल्याकडे मर्यादित लांबी आहे संपर्क पृष्ठभाग आणि नंतर आपल्याकडे प्रतिक्रिया पृष्ठभागाची मर्यादा असेल तर अंततः आपल्याकडे विक्षिप्तपणा असू शकते ज्यामुळे आपण जॉइंट दोन अधीन करत असलेल्या शिअर कतरण शक्ती व काही वेळा जॉइंट येथे येऊ शकते आम्ही यापैकी दोन परीक्षण करू आम्ही पुढील वर्गात त्रिपक्षीय चाचणी आणि कर्ण तणावाची तपशीलवार तपासणी करू